तर पुढील काही उदाहरणे पडताळणी पूर्वी आपण मालिका कॅपॅसिटर बद्दल थोडक्यात बोलूया आपण काय शिकलो उदाहरण घेण्यापूर्वी आपल्याला काही मनोरंजक गोष्टी मिळाल्या तर मालिका कॅपॅसिटर जेव्हा तुम्ही कराल ती तुमची ऊर्जा घट म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता मालिका कॅपॅसिटर भागिले ऊर्जा घट प्रत्यक्षात मालिका कॅपॅसिटर नसतांना हे विद्युत दाबाच्या परिमाणाच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात आहे तर आपल्याला मिळाले V वर्ग भागिले Vc' वर्ग आणि हे जे आपल्याला मिळाले Ploss Ploss V2Vc2 तर फक्त या गोष्टीच्या उद्देशाने समजू या कॅपॅसिटर नसताना हा V त्यामुळे V लिहिला आहे समजा हा 0 95 होता आणि कॅपॅसिटर लावल्यानंतर हा 1 0 आपल्याला मिळाला हे फक्त समजण्यासाठी याचा अर्थ P घट मालिका कॅपॅसिटर असताना ही V बरोबर 0 95 होईल विद्युत दाबाच्या वर्गात सुधारणा झाली आहे कारण कॅपॅसिटर हे 1 गुणिले P घट मालिका कॅपॅसिटर नसताना कारण हे व्यस्त प्रमाणात आहे Ploss 0 95 21 Ploss तर नैसर्गिक रित्या 0 952 जे काही आपल्याला मिळेल ते तर तेवढेच मालिका कॅपॅसिटर नसताना आणि मालिका कॅपॅसिटरअसल्यावर 0 952 जे काही असेल ते येईल बरोबर तर याने गुणाकार करूया याचा अर्थ मालिका कॅपॅसिटर असताना ऊर्जा घट प्रत्यक्षात जास्त प्रमाणात नाही परंतु काही प्रमाणात प्रत्यक्षात ऊर्जा घट कमी होते हे एक साधे उदाहरण मी देतो आणि त्यामुळे आपल्याला हे सूत्र मिळाले P घट SC असताना भागिले P घट SC नसताना ही जास्त असते कारण ही मालिका कॅपॅसिटर साठी विद्युत दाबाच्या पातळीत सुधारणा करते शंट कॅपॅसिटर साठी आपल्याला काय मिळाले हे मिळाले की काहीही म्हणजे काहीही नसताना जर प्रवाह आपण म्हणू या I बरोबर iq ijd तर त्याचे परिमाण I हे i2d i2q बरोबर आहे त्याचा अर्थ हे i2d i2q या बरोबर आहे आणि विद्युत घट आपण म्हणूया वास्तविक विद्युत घट गुणिले r तर rI2 हे बरोबर ri2d i2q आहे ते बरोबर ri2d ri2q हे या भागाला आपण म्हणू या तर आपण म्हणालो d अक्ष घटक तर हा भाग pd आहे बरोबर तर अशाप्रकारे तुम्ही जर बनवले आणि तुम्ही शंट कॅपॅसिटर तिथे लावला तर त्यावेळी प्रवाह id येईल बरोबर म्हणून याचे परिमाण I2 हे परिमाण घ्या त्याचा वर्ग करा तर i2d 2 हे तर नंतर ती ऊर्जा घट rI2 बरोबर ri2dr2 असेल तर याचा अर्थ त्यामुळे ऊर्जा घट कमी होते तुम्ही काय म्हणाल प्रवाहाचा प्रतिक्रिया शील घटक कमी होतो तर हा भाग iq मी सांगितला जर तुम्ही iq बरोबर ic बनवला तर तुम्ही काय म्हणाल तुमचा हा भाग सारखाच राहील कदाचित 0 परंतु हा भाग जवळजवळ बदलणार नाही याला सर्किट ची मूळची कसोटी असे म्हणतात म्हणजे काय हा 0 बनवू शकत नाही तर ही घट सर्किटमध्ये राहील जे काही असेल ते थेट अक्ष आहे त्याचबरोबर जर तुम्ही x ने गुणले तर xi2d सुद्धा प्रणालीमध्ये सारखेच राहील म्हणजे प्रतिक्रिया शीला घटक परंतु या भागात जर तुम्ही याला नष्ट केले ते x 2 तर ही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की शंट कॅपॅसिटर मुळे विद्युत दाबाच्या परिमाण पातळीत खूप जास्त सुधारणा होत नाहीसारखेच तत्वज्ञान म्हणजे P घट बरोबर पूर्ण वाक्यात लिहिताना बघूया Sh हा शंट कॅपॅसिटर तरP घट शंट कॅपॅसिटर नसतांना व्यस्त प्रमाणात घट ही व्यस्त प्रमाणात विद्युत दाबाच्या परिमाण चा वर्ग आहे Ploss with Sh CPlosswithout Sh C V2Vsh2 तर हे आपण बनवू शकतो समजा हे V0 परिमाण म्हणजे विद्युतदाब नसताना शंट कॅपॅसिटर नसताना आणि हे म्हणूयाVsh तुमचा याला तुम्ही काय म्हणाल शंट कॅपॅसिटर कारण कॅपॅसिटर मुळे विद्युत दाब सुधारतो आणि हा इथे तुमचा V0 बरोबर उदाहरणार्थ जर आपण म्हणालो V0 हा 0 95 या बरोबर आहे आणि समजा तुमचा Vsh समजा शंट कॅपॅसिटर मुळे विद्युत दाबात 0 97 सुधारणा झाली आहे बरोबरच म्हणून 0 95 वर्ग भागिले 0 97 वर्ग हे 1 पेक्षा कमी असेल त्याचा अर्थ P घट ही काही एकापेक्षा कमी असेल म्हणजे काही पूर्णांकात हे 0 9 एवढे येईल कधीकधी येईल बरोबर तर अशा प्रकरणात त्याशंट कॅपॅसिटर मुळे सुद्धा विद्युतदाब ऊर्जा घट सुद्धा काही प्रमाणात कमी होते कारण हे तुमचे आपण त्याला म्हणू शकतो 1 पेक्षा कमी आहे परंतु वितरण प्रणालीतील काही प्रकरणे जर तेथे काही नोड असतील तर असे होऊ शकते कि ते मोठे जाळे असेल असे होऊ शकते की काही नोड सुरुवातीच्या प्राप्त होण्याच्या शेवटी विद्युतदाब हा सुरवातीच्या विद्युत दाबाच्या पेक्षा किंचित मोठा मोठा असू शकतो असे होऊ शकते परंतु हे बहुतेक मोठे जाळे असेल तर बहुतेक 2 किंवा 3 नोड असे होऊ शकते परंतु त्या शंट कॅपॅसिटर मुळे सुद्धा विद्युत दाबाच्या पातळीत सुधारणा होईल तर यामुळे घट सुद्धा कमी होईल परंतु मालिका कॅपॅसिटर सारखे नाही कारण मालिका कॅपॅसिटर च्या प्रकरणात हे विद्युत दाबाची वाढ खूप जास्त आहे तर या काही सामान्य कल्पना मालिका आणि शंट कॅपॅसिटर साठी बरोबर तर गोष्टी कशा आहेत चला उदाहरण घेऊ तर आपण समजू या 700kVA भार ला 65 टक्के ऊर्जा घटक म्हणजे cos बरोबर 0 हे ऊर्जा घटक सुधारण्याची इच्छा आहे 92 म्हणजेच 0 92 टक्के खालील ठरवण्यासाठी कॅपॅसिटरच्या आकाराची आवश्यकता आहे परिणामी ऊर्जा घटक काय असेल जर पुढे उच्च मानक कॅपॅसिटर चा आकार वापरला प्रत्यक्षात बाजारात तुम्ही कॅपॅसिटर देण्याची मागणी केलीत 337 किलो VAr किंवा 425 किंवा 23 किलो VAr किंवा 405 किलो तर ते उपलब्ध नाहीत काही मानक दराचे कॅपॅसिटर बाजारात उपलब्ध आहेत जसे 25kVAr50 किलो kVAr65 किलो kVAr नंतर 100 किलो VAr200 किलो VAr याप्रकारे जर तुम्ही 75 किलो VAr घेतला तर कधीकधी उपलब्ध असेल परंतु जर उपलब्ध नसेल तर सुरक्षित वापरासाठी 125 किलो VAr 150 किलो VAr साठा तर अशाप्रकारे संयोजन तर तो 700kVA भार असेल 0 65 ऊर्जा घटक 90 टक्के आहे टक्के तर तुम्हाला कॅपॅसिटर चा आवश्यक आकार ठरवायचा आहे आणि परिणामी ऊर्जा घटक काय असेल जर पुढील मानक असेल मला म्हणायचे आहे कॅपॅसिटर चा कोणता आकार आवश्यक आहे समजा तुम्हाला काही मूल्य मिळाले 331 बोलूया परंतु हे उपलब्ध नाही तर जवळचा दर हा कदाचित 325 असेल जो तुम्ही घेणार किंवा 350 तुम्ही घेणार परंतु 331 हा त्याप्रमाणे नाही तुम्ही बघितले पाहिजे तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही ते नव्याने वापरले तर तुम्ही ऊर्जा घटक काय आहे हे शोधू शकता पण या प्रकरणात S दिलेला आहे 700kVA हा 700 kVA सुरुवातीला ऊर्जा घटक cos10 65 दिला होता तर P वरकरणी ऊर्जा गुणिले cos1 बरोबर होता तर S cos1 बरोबर 7000 65 बरोबर 455 kW तर cos2 बरोबर आपण बोलूया सुरुवातीचा ऊर्जा घटक तो 0 92 समीकरण 9 वरून आपल्याला cos2 हा cos2 Pp2212 बरोबर मिळेल शंट कॅपॅसिटर नसतानाQl ची गणना अशी होऊ शकतेQl 7001 0 76700532 kVAr आता दुसरे प्रकरण तुम्ही काय म्हणणार हे दिलेले आहे Ql बरोबर दिलेले आहेआता तुम्ही या समीकरणात ठेवा त्यामुळे तुम्हाला ऊर्जा घटकात 0 92 एवढी वाढ करायची आहे तर cos येथे 0 92 आहे P तारखाच राहील 455 तर 4554552 20 92 532 Qc193 83 Qc532193 83 Qc338 or 726 kVAr परंतु तुम्ही काय म्हणाल तुमचा भार हा Ql बरोबर 532 kVAr बरोबरQcबरोबर 726 हे त्यापेक्षा जास्त आहे तुम्ही काय म्हणता त्याला QlQl हा 532 किंवा काहीतरी बरोबर तर हा वरकरणी ऊर्जा घटक इथे शक्यता आहे की त्या प्रकरणात त्या प्राप्त करण्याच्या शेवटी विद्युतदाब हा सुरुवातीचा विद्युत् दाबापेक्षा जास्त असेल परंतु असो आपण एक कमी घेऊया तर हा QC बरोबर 338 kVAr म्हणजेच जर बिंदू ऊर्जा घटक हा 0 92 सांभाळला परंतु 338 kVAr आकार बाजारात उपलब्ध नाही तर मानक कॅपॅसिटर चा आकार कदाचित QC हा 350 kVAr बरोबर आहे हा प्रत्यक्षात कॅपॅसिटर साठा मध्ये उपलब्ध आहे जसे 25 kVAr50 kVAr आणि नंतर हा 100kVAr नंतर तुमचा 200 kVAr असे तर काही संयोजनात तुम्हाला 350 kVAr चा एकच साठा घ्यावा लागेल जर उपलब्ध असेल किंवा उपलब्ध नसेल परंतु काही संयोजनात तर मानक कॅपॅसिटर 350 kVAr असेल त्या प्रकरणात नवीन ऊर्जा घटक सूत्र सारखेच असेल ते cos समिकरण 9 Pp2212परंतु QC तुम्ही 338 घेऊ शकता 350 ऐवजी त्यामुळे तुम्हाला 0 92 मिळेल परंतु तुम्ही 350 घ्या तर तुम्ही 350 घेतले नंतर cosnew असेल cosnew 45545522 तर हे 0 9284 ऊर्जा घटकांमध्ये किंचित सुधारणा झालेली आहे तर हा तुमचा QC आता दुसरी गोष्ट दुसरे सूत्र गणना करण्यासाठीQC बरोबर P नंतर मला ऊर्जा त्रिकोण वर जावे लागेल आपल्याला P कसे मिळाले प्रथम मला त्या ऊर्जा त्रिकोण वर जाऊ देत आपण जे काही बनवले आहे तेथे हा तुमच्या ऊर्जा त्रिकोण हा QC तुम्ही बनवला आहे बरोबर तर हा QC काय आहे सुरुवातीचा ऊर्जा घटक 1 हा होता तर Q हा QC तुमचा सुरुवातीचा याचा अर्थ मला इथे लिहू दे तर सुरुवातीचा ऊर्जा घटक 1 होता हा 1 त्यामुळे आपण बोलूया मी काहीतरी करत आहे तुमचाQ तुमचा Ql Ql हा p tan1 बरोबर आहे नंतर नवीन ऊर्जा घटक हा 2 याचा अर्थ एवढे तुम्ही काय म्हणू शकता हा PD हा तुमचा PB P पासून B पर्यंत तर समजा हाQ बरोबरp tan1 आणि म्हणूया PB हा Qबरोबर आहे याचा अर्थ हा PB Q हा p tan2 बरोबर आहे परंतु हा प्रत्यक्षात QCइथपासून तिथपर्यंत ते AB प्रत्यक्षात QC बरोबर आहे आकृतीमध्ये म्हणून AB बरोबर AP वजा PB आहे तर AP बरोबर तुमचा P हे प्रत्यक्षात QC आणि tan2 हा सुधारलेल्या ऊर्जा घटक कोनाच्या स्पर्शरेषा बरोबर आहे याचा अर्थ ते दुसरेसूत्र वापरल्यामुळे सुद्धा तुम्ही हे सुद्धा वापरू शकता तरcos1 हा0 तर 1 हा 49 45 अंश cos1 हा 0 92 तर 2 हा 23 तर जर तुम्ही tan1 घेतला म्हणजे tan 49 45 अंश हा1 1687 आणि tan2 हा 0 4259 बरोबर जर तुम्ही इथे P 450kW मांडले दिलेले आहे तर QC हा 4551 1687 0 4259 याबरोबर 338 kVAr याबरोबर सारखेच तुम्हाला याआधी मिळाले तर अशाप्रकारे तुम्हीQc चे मापन करू शकता परंतु जवळ जवळचा आकार हा 350 तर त्यामुळे तुम्ही 350 वापरला परंतु हा QC मापनाचा दुसरा मार्ग आहे आता मी दुसरे उदाहरण घेतो समजा तीन चरण 500 अश्व ऊर्जाhp मोटर 60 Herts वर काम करते आणि विद्युत दाब हा 4160 वोल्ट आहे ते 4 16 kV बरोबर तारे यासारखी जोडलेली प्रेरण मोटर ची पूर्ण भार कार्यक्षमता 88 टक्के आहे0 88 ही कार्यक्षमता आणि मागे पडलेला ऊर्जा घटक 0 75 तर हा असमाधान कारक ऊर्जा घटक आहे आणि हा फिडर ला जोडलेला आहे जर भारला 3 कॅपॅसिटर जोडून भार चा ऊर्जा घटक 0 9 ने मागे पडलेल्या ऊर्जा घटकापेक्षा दुरुस्त करण्याची इच्छा असेल बरोबर तर खालील निश्चित करा कॅपॅसिटर साठा दर प्रत्येक एककाची क्षमता जर कॅपॅसिटर हा ताऱ्याप्रमाणे किंवा डेल्टा प्रमाणे जोडलेला असेल या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर पहिले प्रेरक मोटर तुम्ही काय म्हणाल प्रेरक मोटरची सुरुवातीची ऊर्जा कार्यक्षमता ही 0 88 दिलेली आहे आणि एक अश्व ऊर्जा ही 0 7457kW एवढी आहे तर आपण कसे लिहितो P बरोबर 500 अश्व ऊर्जा आणि एक अश्व ऊर्जा आहे 0 7457kW बरोबर तर मी लिहितो मी 0 7457 किलोवॅट प्रत्येकी अश्व ऊर्जा भागिले कार्यक्षमता 0 88 प्रत्यक्षात 423 69 kW बरोबर 69kW तर अपरिवर्तीत ऊर्जा घटकांवर मोटरची प्रतिक्रिया शील ऊर्जा आत्ताच आपण पाहिले की QहाQl बरोबर Ptan1बरोबर आहे तर हे 432 69tan1 बरोबर आहे cos1 हे बरोबर 0 75 दिलेले आहे म्हणूनच1 हा cos 10 75 बरोबर आहे थेट आपण लिहीत आहोत हे तुम्हाला समजण्यासारखे आहे प्रत्यक्षात tancos 10 75 बरोबर तर हे प्रत्यक्षात 373 7kVAr येत आहे म्हणजे Ql आता अपरिवर्तीत ऊर्जा घटकांवर मोटरची प्रतिक्रिया शील ऊर्जा आता सुधारलेला ऊर्जा घटक हा 0 92 तरcos2 म्हणून तुमचा2 हाcos 110 9 तर त्यामुळे तुम्ही काय म्हणतात दोनदा मी tan लिहिले आहे प्रत्यक्षात432 69tancos 110 9आहे जो काही कोन येतो तर Ql Qc हे बरोबर 205 तर Qc हे बरोबर Ql Q तुम्ही हे यातून वजा करा तर तुम्हाला Qc बरोबर 168 5 kVAr हा कॅपॅसिटर आपल्याला आवश्यक आता समजू या कॅपॅसिटर मधील घट ही नगण्य आहे समजा कॅपॅसिटर मध्ये घट नाही कॅपॅसिटर साठ्या चा दर 168 5 kVAr असेल आता जर तुम्हाला कॅपॅसिटर दिलेला आहे तुम्ही क्षमता C ची किंमत शोधा जर कॅपॅसिटर ताऱ्यासारखा जोडलेला किंवा डेल्टा सारखा जोडलेला आहे तर ही तीन सरळ रेषा abc चरण तर आपण इथे कॅपॅसिटर डेल्टा जोडलेला आहे असे घेत आहोत तर हे IC कॅपॅसिटी प्रवाह आणि हे IL रेषेचा प्रवाह IL प्रणालीचा तोल तर हे सगळे सारखेच आहे तर आकृतीची संख्या मी इथे दिलेली नाही जर कॅपॅसिटर डेल्टा मध्ये जोडले प्रत्यक्ष आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही आकृती संख्येची आवश्यकता नाही इथे हे संख्यात्मक असल्यामुळे तर हीआकृती बरोबर तर तुम्हाला माहिती आहे ते तीन चरण आहे तर तुमचे 3VL L IL बरोबरQC म्हणूनIL हे बरोबर QC3VL L तरQC बरोबर 168 5 आणि रेषा ते रेषा विद्युतदाब हा 4160 V तर हे प्रत्यक्षात 4 16kV भागिले 1000 बरोबर तर करण QC आपण kVAr घेत आहोत तर विद्युतदाब आपण प्रत्यक्षात किलो वोल्ट घेत आहोत तर नैसर्गिकरित्या I हा प्रवाह एंपियर 23 41 एंपियर हे तुमचे तुम्ही काय म्हणणार भार प्रवाह आणि ही संतुलित प्रणाली प्रवाहाचे परिमाण आता म्हणून ते IC बरोबर IL3 कारण हे भार प्रवाह आहेत आणि हे डेल्टा जोडलेले आहे तर तुमचा चरण प्रवाह हा तुम्ही काय म्हणाल रेषा प्रवाह भागिले 3 बरोबर तर ते तुमचा23 41 भागिले 3 म्हणजेच 13 53 एंपियर म्हणजे IC जो प्रवाह कॅपॅसिटर मधून वाहत आहे तो हा प्रवाह म्हणून XC ही प्रत्येक कॅपॅसिटर ची प्रतिक्रिया आपण लिहू शकतो XC बरोबर VL LIc आपण लिहू शकतो तर त्या प्रकरणात जी कोणती किंमत तुम्हाला मिळेल नंतर हे डेल्टा जोडलेले आहे तर रेषा ते रेषा विद्युतदाब का हे म्हणजेच हा बिंदू म्हणजे हाच बिंदू तर रेषा ते रेषा विद्युतदाब प्रत्यक्षात कॅपॅसिटर कसा आहे हे दर्शवते कारण हा बिंदू हा बिंदू सारखा आहे तर एक उदाहरण घेऊ तर कॅपॅसिटर रेषा ते रेषा विद्युत दाबाचा प्रभाव पाडते त्यामुळे आपण Xc हा V बरोबर रेषा ते रेषा भागिले Icघेतो तर ते प्रत्यक्षात IC हे एंपियर न घेता आपण हे वोल्ट घेतलेले आहे नंतर आपल्याला ओहोम मिळालेतर kV ऐवजी 41604160 वोल्ट भागिले13 53 एंपियर तर हे 307 आणि आपल्याला माहीत आहे XC हा परिमाण अर्थात 1 आणि हे 307 38 बरोबर आहे तुम्ही जर हे सोडवले ओमेगा हा 2 pi F F हा 60 Hz आणि C हा 1 तर तुम्हाला C ची किंमत 517 78 F मिळेल त्याचा अर्थ ही क्षमतेची किंमत मायक्रो फॅरेड तर आता जर हे तारण प्रमाणे जोडलेले असेल तर IL हे IC बरोबर आहे जर हे ताऱ्याप्रमाणे जोडलेले असतील मी प्रत्येक चरणात दाखवत आहे की IL हे IC बरोबर आहे मी हे इथे सांगायला विसरलो त्यामुळे मी इथे लिहित आहे IL हे IC बरोबर आहे हे तार्याप्रमाणे जोडले आहे तर या प्रकरणात जर कॅपॅसिटर ताऱ्याप्रमाणे जोडलेले असतील तर IC हे IL बरोबर हे 23 41 एंपियर आहे त्या प्रकरणात तुम्हाला रेषा ते तटस्थ विद्युतदाब घ्यायचा आहे कारण हे तार्याप्रमाणे जोडलेले आहे तर त्या प्रकरणात V हा तुमचा रेषा ते तटस्थ 41603होईल आणि IC हा 23 41 एंपियर बरोबर तर XC तुम्हाला 102 72 Ωमिळेल तर पुन्हा XC बरोबर 1𝜔𝐶 हे 102 72 आणि ही 60 Hertz प्रणाली तर C हा 25 82 F होईल तर ही समस्या तर हे अवघड नाही सोपे आहे परंतु हे जर ताऱ्याप्रमाणे जोडलेले असेल आणि हे डेल्टा प्रमाणे जोडलेली असेल जे काही VAr हा सारखाच असला पाहिजे क्षमता C ची किंमत वेगळी परंतु दर सारखाच असेल आणि ही तुमची निवड नंतर तुम्ही डेल्टा किंवा ताऱ्याप्रमाणे जोडू शकता परंतु मला तुम्हाला एक सांगायचे आहे तुम्हाला प्रश्न अशा परिस्थितीत मला कॅपॅसिटर डेल्टा जोडणीसाठी किंवा ताऱ्याप्रमाणे जोडणीसाठी पैसे देतील का जर मी डेल्टा आणि ताऱ्याप्रमाणे दोन्ही घेतले आहे परंतु हा तुम्हाला प्रश्न आहे कृपया डेल्टा की ताऱ्याप्रमाणे मला म्हणायचे आहे जेव्हा तुम्ही हे ऐकणार कृपया मला त्याचे कारण मुद्द्यांमध्ये लिहून द्या तुम्ही कशाला प्राधान्य देणार आणि कोणते बरे आहे डेल्टा किंवा ताऱ्याप्रमाणे विचार करा आणि नंतर उत्तर द्या लिहिण्याची घाई करु नका तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचे आहे आता उदाहरण 3 समजा तो 24kV एक चरण सर्किट भारला 360 kW देते आणि मागे पडलेली ऊर्जा आणि मागे पडलेल्या भारच्या ऊर्जा घटका जवळ आणि भारत प्रवाह हा 200 एंपियर बरोबर जर ऊर्जा घटक सुधारण्याची इच्छा असेल खालील निश्चित करा तर अयोग्य ऊर्जा घटक आणि प्रतिक्रिया शील भार 300 kVAr दर असलेला शंट कॅपॅसिटर साठा टाकल्यानंतर नवीन योग्य ऊर्जा घटक हा 300kVAr शंट कॅपॅसिटर साठा येथे नमूद केला आहे तर तुम्हाला हे सर्व शोधायचे आहे तर या प्रकरणात उपाय ऊर्जा घटक योग्य करण्याआधी तोS1 बरोबरvI वरकरणी ऊर्जा तर 2 4 kV हा विद्युत दाब आणि प्रवाह हा 200 एंपियर तर हे 480 kVA होईल तर म्हणून अयोग्य ऊर्जा घटक P भागिले S1असेल हा P प्रत्यक्षात360 kW देतो हे दिलेले आहे म्हणून हे 360 भागिले 480 तर ऊर्जा घटक 0 75 बरोबरकमकुवत ऊर्जा घटक 0 75 बरोबर तर 1 हा cos 1 10 तर तुम्ही थेट गणना करण्यापेक्षा Ql सहज गणना करू शकता मी लिहितोय S1 sincos 1 10 तर Ql हे4800 661 या बरोबर आहे म्हणजेच 317 5 kVAr म्हणजेच तुम चा प्रतिक्रिया शील भार याला मागणी आहे तर 300 kVAr कॅपॅसिटर लावल्यानंतर Q हा QL QC बनेल तर317 5 वजा 300 त र हे फक्त17 5 kVAr होय तर समीकरण 9 वरून आपल्याला माहिती आहे cos2 हा शंट कॅपॅसिटर लावल्यानंतर नवीन ऊर्जा घटक आहे cos2 PP2212 ची किंमत मांडल्यानंतर आपल्याला ऊर्जा घटक जवळ जवळ एक मिळतो म्हणजेच 0 9989 cos2 तर पुढे एक दुसरे उदाहरण तर समजा उपकेंद्रावर तीन 2000kVA ट्रान्सफॉर्मर चा साठा आहे पाणी ते टोकाचा भार 7800 एवढा पुरवतात त्याला काय म्हणतात kVA तर मागे पडलेला ऊर्जा घटक 0 तर हा चांगला ऊर्जा घटक सर्व तीनही ट्रान्सफॉर्मरची औष्णिक क्षमता लिहिलेल्या दराच्या120 टक्केआहे म्हणजेच जी काही या प्रकारची मिळकत असेल ती औष्णिक क्षमता लिहिलेल्या दराच्या 120 टक्के याचा अर्थ तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होणार मला खात्री आहे तुम्ही हे ट्रांसफार्मर चा यंत्राच्या आराखड्यात सुद्धा शिकलेले आहात याचा अर्थ तुम्ही हे दुसर्या प्रकारे घ्या की ट्रान्सफॉर्मर त्याच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त भार घेऊ शकतो तर जेव्हा भाषा काहीशी अशी असेल की औष्णिक क्षमता 120 हे तापमान वाढल्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासारखे आहे आणि स्थापना अयशस्वी तरी याचा अर्थ ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त25 घेऊ शकतो जास्त भारच्या 20 टक्के याचा अर्थ आहे हे यापूर्वीसुद्धा विद्युतदाब नियमन सुधारण्यासाठी 1000 kVAr शंट कॅपॅसिटर फिडरवर मांडण्याचे ठरविलेले आहे याचा अर्थ आपण म्हणू शकतो की VS VRमध्ये सुधारणा झाली आहे तुम्ही ट्रान्सफॉर्मर असा विद्युतदाब सुधारण्याचा प्रयत्न करत आहात मी म्हणू शकतो जे काही हा विद्युत दाब नियमन तुम्हाला माहित आहे ते आपण ट्रान्सफॉर्मर साठी शिकलो तर ट्रान्सफॉर्मर च्या औष्णिक क्षमतेवर किंवा कॅपॅसिटर चा वाढत्या दराचा भार कमी करण्यासाठी फिडर अतिरिक्त कॅपॅसिटर लावायचा की नाही हे ठरवूया परंतु फिडर वर अतिरिक्त कॅपॅसिटर ची स्थापना करायची की नाही की ट्रान्सफॉर्मर च्या औष्णिक क्षमतेवर भार कमी करायचा आणि अतिरिक्त कॅपॅसिटर चा दर जर असे असेल तर अतिरिक्त कॅपॅसिटर चा दर काय असेल तर अशा प्रकरणात 1000 k VAr कॅपॅसिटर स्थापन करण्याआधी P हा S1 cos या 7800kVA0 89 बरोबर हे दिलेले आहे असे येथे दिलेले आहे आणि मी येथे P बरोबर 6942 किलो वॅट म्हणून Ql हा S1 sin असेल तर cos हा 0 तर हा 0 456 होईल तर 78000 456 हा 3556 8 kVAr म्हणून1000 kVAr कॅपॅसिटर स्थापन केल्यानंतर Q हाQL QCहोईल तर एवढा तुमचा Ql ही भार ला अतिरिक्त ऊर्जा गरजेची आहे तर Q बरोबर QL QC म्हणजेच 3556 8 1000 हे 2556 8kVAr आहे समिकरण 9 वरून आपल्याला माहित आहे cosबरोबर तर P हा 6942 दिलेला आहे 6942 भागिले 6942 वर्ग आणि QL QC हे 2556 8 तर 2556 8वर्ग भागिले ऊर्जेचा निम्मा तर 0 तर दुसऱ्या प्रकरणात ऊर्जा घटक सुरवातीला 0 89 तर आता ऊर्जा घटकात 1000 kVAr कॅपॅसिटर मुळे सुधारणा झाली आहे ऊर्जा घटक सुधारला आहे म्हणून सुधारलेली वरकरणी ऊर्जा S2ही Pcos2 याबरोबर म्हणून तर7397 9kVA याचा अर्थ सुधारलेली वरकरणी ऊर्जा ही 7397 9kVA याचा अर्थ दुसऱ्या बाजूने पाहता ट्रान्सफॉर्मर ची क्षमता ही 3 2000kVA ट्रान्सफॉर्मर मुळे आहे तर प्रत्यक्षात 20003 आणि जास्त भार क्षमता ही 1 2 आहे तर हे 7200kVA 200031 2 आहे परंतु इथे हे 7397 9 kVA म्हणून विद्युतदाब नियंत्रण सुधारण्यासाठी लावलेला कॅपॅसिटर पुरेसे नाही कारण हे या पेक्षा कमी आहे म्हणून अधिक कॅपॅसिटर लावणी गरजेचे आहे धन्यवाद आपण भेटू